आय आय ओ टी बद्दल होलिस्टिक व्ह्यू मधून बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी हाय लेवल ला डिफरंट लेयर्स आहे म्हणजेच आय आय ओ टी सिस्टम डिफरंट लेयर्स ने बनलेली आहे आपण सेन्सिंग लेयर बघितली आहे त्यानंतर विविध प्रकारच्या इंडस्ट्रियल इक्विपमेंट आणि मशिनरी कडून डेटा सेन्स केला जातो अशा प्रकारचा डेटा काही प्रोटोकॉल फॉलो करून काही मिडीयम मधून सेंट करावा लागतो म्हणजे हा कनेक्टिविटी पार्ट झाला डेटा सेन्स केल्यानंतर अशा प्रकारचा डेटा काही कनेक्टिविटी द्वारे सेंट करावा लागतो कनेक्टिविटी लेयर नंतर पुढची लेयर म्हणजे प्रोसेसिंग डेटा प्रोसेसिंग रिझल्ट वर आधारित काही प्रमाणात अॅक्ट ट्युएशन किंवा कंट्रोल किंवा फीडबॅक कंट्रोल करावे लागते अशाप्रकारे आय आय ओ टी सिस्टमच्या डिफरंट लेयर्स आहेत आपण आता कनेक्टिविटी पार्ट पाहूया कारण आपले सेन्सिंग पार्ट बद्दल अंडरस्टँडिंग झाले आहे त्यानंतर कनेक्टिविटी पार्ट येतो जेव्हा आपण इंडस्ट्री बद्दल बोलत असतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट खूप स्पेसिफिक असतात पर्टिक्युलर इंडस्ट्रियल कम्युनिकेशन च्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात या रिक्वायरमेंट म्हणजे कम्युनिकेशन प्रोसेसिंग आणि इतरही बऱ्याच गोष्टी रियल टाइम मध्ये करायच्या असतात डिफरंट रिस्पेक्ट मध्ये काहीही असले तरी कमीत कमी डीले हवा असतो त्यानंतरचे चे महत्वाचे कन्सिडरेशन म्हणजे व्हेरी लो ड्युटी सायकल म्हणजे आपण आपले सेन्सर्स फक्त स्पेसिफिक डुरेशन साठी ऍक्टिव्ह केले पाहिजे तेवढे पुरेसे आहे त्यानंतर सेन्सर्स स्लीपिंग मोडमध्ये ठेवता येतील जेणेकरून ऍक्टिव्ह मोड टाईम डुरेशन ओव्हर ऑल सेंसर ऑपरेशन सायकलच्या प्रमाणात कमीत कमी असेल कारण ज्याप्रकारे स्ट्रिंजेंट मशीन रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे व्हेरी लो ड्युटी सायकल ठरवावी लागते तिसरे चे महत्वाचे कन्सिडरेशन म्हणजे व्हेरी लो लाटेन्सी रिक्वायर्ड लाटेन्सी खूप लो असणे गरजेचे आहे कारण समजा तुम्ही एखादी प्रोसेस करत आहात ती प्रोसेसिंग काही सेकंदात पूर्ण झाली नाही परंतु काही जॉब सेकंदातच फिनिश होणे आवश्यक होते तसे झाले नाही आणि जर तुम्हाला कंट्रोल पर्टिक्युलर पॉइंटला परत मिळाला नाही तर तो पर्टिक्युलर जॉब डॅमेज होईल लाटेन्सी रिक्वायरमेंट स्ट्रिंजेंट असतात कारण त्यांच्यामुळे डिफरंट इंडस्ट्रियल हजार्ड लीड होऊ शकतात पुढची रिक्वायरमेंट म्हणजे व्हेरी लो जिटर जिटर म्हणजे डीले चेंज रेट इंडस्ट्रियल कम्युनिकेशन साठी व्हेरी लो जिटर रेट आवश्यक असतो इंडस्ट्री सध्या आय ओ टी बद्दल बोलत आहे त्याप्रमाणे इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट प्रोजेक्ट होत आहे आपण इंडस्ट्रियल आय ओ टी बद्दल बोलत आहोत परंतु इंडस्ट्रियल सेक्टरच्या दृष्टीने उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि इतरही क्षेत्रात कम्युनिकेशन आधीपासून आहे त्यानुसार आता डिफरंट कम्युनिकेशन रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रियल यूज साठी रिलायबल कम्युनिकेशन रिक्वायरमेंट आहे वेगवेगळ्या मशीन मध्ये कम्युनिकेशन होत असते परंतु ते प्राथमिक स्वरूपातले कवेंशनल कम्युनिकेशन मेकॅनिझम वापरतात सध्या वायर मिडीयम गाईड मिडीया यांच्या मदतीने डिफरंट कम्युनिकेशन रिक्वायरमेंट हळूहळू पिक्चर मध्ये येत आहे त्याचप्रमाणे सेन्सर एनेबल्ड डिव्हाइसेस आणि प्रोसेसिंग अॅक्च्युअल साईट जवळ होत असल्यामुळे हायर डिग्री प्रोसेसिंग रियल टाइम प्रोसेसिंग रियल टाइम अनालीसिस होत असते डिफरंट रिक्वायरमेंट पुढे येत असल्यामुळे सध्याच्या घडीला कम्युनिकेशन इंटरेस्टिंग झाले आहे म्हणूनच त्या ठिकाणी इंडस्ट्रियल आय ओ टी पिक्चरमध्ये येत आहे पण आय ओ टी काहीतरी नवीन असे नाही या ठिकाणी फक्त एक गोष्ट म्हणजे आपल्याला स्ट्रिंजेंट रिक्वायरमेंट फुलफिल कराव्या लागतात जेणेकरून इंडस्ट्रियल आय ओ टी रिक्वायरमेंट पूर्ण होऊन इंडस्ट्रीच्या दृष्टीने जास्त इंटरेस्टिंग होईल इंडस्ट्रियल कम्युनिकेशनच्या दृष्टीने विचार केला तर लेगसी इंडस्ट्रियल कम्युनिकेशन प्राथमिक स्वरूपात 2 टेक्नॉलॉजी वर आधारित आहे पहिले इंडस्ट्रियल ईथरनेट आणि दुसरे फील्ड बस टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल कम्युनिकेशन साठी दोन मेजर डायमेन्शन आहेत रियल टाईम कंट्रोल आणि ऑटोमेशन साठी इंडस्ट्रियल ईथरनेट प्रोटोकॉल प्रपोज करण्यात आला आहे त्यासोबतच इतरही ही डिफरंट प्रोटोकॉल आहे उदाहरणार्थ मॉडबस प्रोटोकॉल प्रपोज करण्यात आला आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत इंडस्ट्रियल आय ओ टी दृष्टीने विचार करता लेगसी इंडस्ट्रियल कम्युनिकेशन मेकॅनिझम टाकून देता येणार नाही इंडस्ट्रीमध्ये अध्याप ते वापरले जाते तेव्हा आपण काय करावे इंडस्ट्रियल आय ओ टी मध्ये येणाऱ्या नवीन गोष्टी एक्सिस्टिंग कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर वर बिल्ड कराव्यात नाहीतर ते कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि ते डिझायरेबल नसेल मला वाटते की आपल्याकडे असलेल्या एक्सिस्टिंग इंडस्ट्रियल कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर मेकॅनिझम प्रोटोकॉल इत्यादींचे डेव्हलपमेंट करणे आणि आयओटी रिक्वायरमेंट ऍडॉप्ट करणे अधिक चांगले आहे इंडस्ट्रियल ईथरनेट आणि पुढचे फील्ड बस टेक्नॉलॉजी यामध्ये आपण लोकल एरिया नेटवर्क विविध फिल्ड डिवाइस कनेक्टिविटी इंडस्ट्रियल ऑटोमेशन सेक्टरमधील फिल्ड इन्स्ट्रुमेंट यांच्यातील कम्युनिकेशन स्टॅंडर्ड बद्दल बोलतो फील्ड बस टेक्नॉलॉजी प्राथमिक स्वरूपात इनपुट आउटपुट डेटा ट्रान्सफर साठी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डीलिंग मध्ये वापरली जाते अशाप्रकारे इंडस्ट्रियल कम्युनिकेशन सेक्टरमधील या 2 महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी आहेत इंडस्ट्रियल ईथरनेट साठी डिफरंट प्रोटोकॉल आहेत पहिला म्हणजे मॉडबस TCP मॉडबस TCP पॉप्युलर इंडस्ट्रियल ईथरनेट प्रोटोकॉल आहे दुसरा म्हणजे ईथर कॅट तिसरा ईथरनेट आय पी EthernetIP पुढचा प्रॉफीनेट आणि टाईम सेन्सिटिव्ह नेटवर्क इत्यादी काही प्रॅक्टिकली इंडस्ट्रियल कम्युनिकेशन साठी वापरले जाणारे इंडस्ट्रियल ईथरनेट प्रोटोकॉल आहेत हे प्रोटोकॉल पर्टिक्युलर इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये ते वापरले जातात आदर म्हणजे फील्ड बस टेक्नॉलॉजी या ठिकाणी देखील डिफरंट प्रोटोकॉल आहे उदाहरणार्थ मॉडबस RTU वर्जन TCP वर्जन नव्हे तर मॉडबस RTU प्रॉफीबस इंटर बस CC लिंक डिवाइस नेट इत्यादी प्रकारचे डिफरंट प्रोटोकॉल फील्ड बस टेक्नॉलॉजी कॅटेगिरी मध्ये वापरले जातात आपण मॉडबस TCP ने सुरुवात करुया नावात म्हटल्याप्रमाणे मॉडबस TCP प्रोटोकॉल TCPIP सुट प्रोटोकॉल च्या टॉप वर बिल्ट केला आहे हा प्रोटोकॉल TCPIP आणि ईथरनेट चा उपयोग 2 कॉम्पॅटिबल डिवाइस कम्युनिकेशन साठी करतो कॉम्पॅटिबल म्हणजे सेम लैंग्वेज मध्ये बोलणारे डिव्हाइसेस दोन्ही डिव्हाइसेस ने एकाच प्रकारचा प्रोटोकॉल वापर करावा तरच त्यांच्यात कम्युनिकेशन होऊ शकते TCPIP प्रोटोकॉल सुट वापरण्यात आला आहे आणि त्याच्या टॉप वर मॉडबस TCP बिल्ट करण्यात आला आहे सध्याच्या प्रेझेंट दिवसात मॉडबस TCP प्रोटोकॉल स्नाईडर इलेक्ट्रिक ने प्रपोज केला आहे कंपनी आधी मोदीकॉन कॉर्पोरेशन Modicon Inc नावाने ओळखली जात असे हा पर्टिक्युलर प्रोटोकॉल स्नाईडर इलेक्ट्रिक तथा मोदीकॉन कॉर्पोरेशन कंपनीच्या प्लांट मधील इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट केटर करण्यासाठी प्रपोज करण्यात आला प्लांट मधील रिक्वायरमेंट रिलायबल कम्युनिकेशन व्हेरी लो लाटेन्सी स्वरूपातील होत्या प्रोटोकॉलची गरज होती कारण एक्झीटींग TCP IP प्रोटोकॉल खूप सूटेबल नव्हता मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मधील इंडस्ट्रियल कम्युनिकेशन रिक्वायरमेंट साठी प्रोटोकॉल मॉडीफाय करणे आवश्यक होते त्यादृष्टीने स्नाईडर इलेक्ट्रिक ने प्रोटोकॉल प्रपोज केला त्यानंतर तोच प्रोटोकॉल इंडस्ट्रि स्टॅंडर्ड कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणून नावारूपास आला सध्या तोच वापरला जात आहे TCP प्रोटोकॉल देखील सध्या वापरला जात आहे मॉडबस TCP मध्ये डिफरंट डिव्हाइसेस साठी डिफरंट टाईपचे कम्युनिकेशन होते सर्वप्रथम त्यांनी माहीत असलेले क्लायंट सर्व्हर बेस मेकॅनिझम कम्युनिकेशन साठी वापरले क्लायंट सर्व्हर मेकॅनिझम काय असते क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन वापरले जाते आणि त्याकरिता क्लायंट आणि सर्व्हरमधील कम्युनिकेशन साठी पारंपारिक TCP IP वापरले जाते त्यानंतर पुढे विविध प्रकारचे डिव्हाइसेस जसे की ब्रिजेस रुटर गेटवे इत्यादी नेटवर्क डिफरंट पार्ट इंटरलींक करतात म्हणजे हे इंटरलींक डिव्हाइसेस पार्ट असतात तिसरे म्हणजे सिरीयल लाईन सब नेटवर्क क्लायंट आणि सर्व्हरमधील लिंक ग्रँट करतात अशाप्रकारे कम्युनिकेशन सिस्टीम चे 3 पार्ट मॉडबस TCP प्रोटोकॉल मध्ये वापरले जातात मॉडबस TCP प्रोटोकॉल च्या बऱ्याच फीचर पैकी काही महत्त्वाचे फीचर बद्दल आपण चर्चा करू येथे मॉडबस टीसीपी प्रोटोकॉलची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत मॉडबस TCP प्रोटोकॉल ची स्टॅंडर्ड डेटा फ्रेम TCP स्टॅंडर्ड डेटा फ्रेम मध्ये एम्बईद्देड केलेली असते डेटा फ्रेम इन्फॉर्मेशन कॅरी करत असते प्रोटोकॉल मुळात डेटा फ्रेममध्ये दोन युनिट्स डिफाईन करते एक अॅप्लिकेशन डेटा युनिट म्हणून ओळखले जाते दुसरे प्रोटोकॉल डेटा युनिट वर स्लाईड मध्ये तुम्ही संपूर्णपणे अॅप्लिकेशन डेटा युनिट आणि प्रोटोकॉल डेटा युनिट पाहू शकतात प्रोटोकॉल डेटा युनिट मध्ये फंक्शनल कोड आणि डेटा असतो अॅप्लिकेशन डेटा युनिट मध्ये ADU प्लस एडिशनल ऍड्रेस असतो ADU अॅप्लिकेशन डेटा ऍड्रेस डेटा युनिट मध्ये हिडर असतो त्याला MBAP असे म्हटले जाते MBAP म्हणजे मॉडबस अॅप्लिकेशन प्रोटोकॉल हिडर त्याची लेंग्थ 7 बाईट असते हिडर स्ट्रक्चर स्लाईड मध्ये दाखवले आहे त्या ठिकाणी 2 बाईट ट्रांजेक्शन आयडेंटिफायर 2 बाईट प्रोटोकॉल आयडेंटिफायर 2 बाईट अॅक्च्युअल लेंग्थ आणि 1 बाईट युनिट आयडेंटिफायर अशाप्रकारे मॉडबस अॅप्लिकेशन प्रोटोकॉल स्ट्रक्चर असते

यानंतर आपण इतर फीचर पाहू मी मागे म्हटल्याप्रमाणे मॉडबस TCP प्रोटोकॉल कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे याठिकाणी क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर कम्युनिकेशन साठी वापरले जाते सर्व्हर देखील क्लायंटला रेस्पोंड करण्यासाठी TCP प्रोटोकॉल वापरतो त्यानुसार मॉडबस TCP प्रोटोकॉल मध्ये बेसिकली क्लायंट हे मास्टर असतात आणि सर्व्हर हे स्लेव्ह असतात तर क्लायंट आणि सर्व्हर दरम्यान मास्टर स्लेव्ह प्रकारचे कम्युनिकेशन होते म्हणून ज्याप्रमाणे मास्टर स्लेव्हना विचारतो त्याचप्रमाणे या अटींमुळे मी फारसे प्रभावित झालेले नाही परंतु स्लेव्ह या शब्दाचा अर्थ असा आहे मास्टर ही टर्म माझ्यासाठी वापरण्यास अतिशय सोयीस्कर नाही परंतु लिटरेचरमध्ये त्या वापरल्या जाणार्या आहेत मुळात मास्टर्स ज्याप्रकारे स्लेव्हना विशिष्ट काम करण्यास सांगतात त्याच प्रकारे येथे क्लायंट सर्व्हरला काही काम करण्यास सांगतात आणि सर्व्हर परत रिस्पॉन्स बॅक करतात त्याचप्रमाणे जे स्लेव्ह हे काम करतात आणि मास्टरला परत रिस्पॉन्स बॅक करतात तसेच सर्व्हर देखील परत रिस्पॉन्स बॅक करतात मॉडबस TCP प्रोटोकॉल बेसिकली एका वेळी 10 ऍक्टिव्ह कनेक्शन किंवा सॉकेट सपोर्ट करतात नेक्स्ट प्रोटोकॉल म्हणजे इथरकॅट प्रोटोकॉल कॅटचा फुलफॉर्म म्हणजे कंट्रोल ऑटोमेशन टेक्नॉलॉजी हा पर्टीक्युलर प्रोटोकॉल इथरकॅट टेक्नॉलॉजी ग्रुप द्वारे ईटीजी डेव्हलप केला गेला हा पर्टीक्युलर प्रोटोकॉल 2 डिफरंट इंडस्ट्रियल स्टॅंडर्ड वर आधारित आहे पहीला म्हणजे IEC 61158 आणि दुसरा 61784 हे 2 इंडस्ट्रियल इंटरनॅशनल स्टॅंडर्ड वर आधारित इथरकॅट प्रोटोकॉल प्रपोज केले गेले हा पर्टीक्युलर प्रोटोकॉल IEEE 802 3 स्टॅंडर्ड वर आधारित मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर वापरतो म्हणजे बेसिकली स्टँडर्ड ईथरनेट चा वापर करून IEEE 802 3 स्टॅंडर्ड वर आधारित मास्टर स्लेव्ह कम्युनिकेशन होत असते इथरकॅट प्रोटोकॉल एप्लिकेशन्स एरिया बेसिकली सिस्टम रिलेटेड आहे या ठिकाणी टाईम सेन्सिटिव्हिटी रिक्वायरमेंट असलेले एप्लीकेशन आणि टाईम सेन्सिटिव्ह सिनारिओ आवश्यक असतात या प्रकारच्या एप्लिकेशन्स मध्ये स्पेसिफिक टाईम च्या आधी जॉब किंवा काही प्रोसेस कम्प्लीट कराव्या लागतात हा प्रोटोकॉल टिपिकली हाय स्पीड इंडस्ट्रियल मशिनरी साठी वापरला जातो हाय स्पीड इंडस्ट्रियल मशिनरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आणि हाय स्पीड प्रोसेसिंग करतात आणि म्हणूनच इथरकॅट प्रोटोकॉल प्रपोज करण्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे जेणे करून इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट केटर केल्या जातील इथरकॅट प्रोटोकॉल हा इंडस्ट्री स्पेसिफिक रिक्वायरमेंट केटर करणारा एक प्रोटोकॉल आहे इथरकॅट प्रोटोकॉल च्या बऱ्याच फीचर पैकी काही महत्त्वाचे फीचर बद्दल आपण चर्चा करू इथरकॅट प्रोटोकॉल क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन डिटेक्ट करण्यासाठी एक्सचेंज करण्यासाठी मास्टर स्लेव्ह प्रोटोकॉल PDO प्रोसेस डेटा ऑब्जेक्ट स्वरूपात वापरतात PDO ला टेलिग्राम असेही म्हणतात इथरकॅट प्रोटोकॉल साठी टेलिग्राम म्हणजे प्रोसेस डेटा आणि हिटर दोन्ही मिळून PDO तयार करतात या प्रोटोकॉल च्या मास्टर स्लेव्ह कम्युनिकेशन मध्ये बेसिकली स्लेव्ह मल्टी कास्ट किंवा ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन करतात प्रत्येक PDO मध्ये बऱ्याच स्लेव्ह साठी डिस्टिंक्ट ऍड्रेस असतात प्रत्येक टेलीग्राम बेसिकली इथरकॅट मध्ये 4 गीगाबाइट पर्यंत मेमरी यूटिलिझेस करतो इथरकॅट प्रोटोकॉल चे इतर फीचर म्हणजे लो ड्युटी सायकल रिक्वायरमेंट लो ड्युटी सायकल 100 मायक्रो सेकंद पेक्षा कमी वेळेत फुल्फिल करणे लो जिटर बेटर सिंक्रोनाइझेशन इत्यादी इथरकॅट प्रोटोकॉलच्या रिक्वायरमेंट डेटा एक्सचेंज साठी असतात इथरकॅट प्रोटोकॉल ची डेटा ट्रान्समिशन रेंज टिपिकली 200Mbps असते सिक्युरिटी सोबत एरर करेक्शन एरर डिटेक्शन अँड कंट्रोल इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात सीआरसी चेक आधारित काही एरर करेक्शन एरर डिटेक्शन अँड कंट्रोल मेकॅनिझम वापरली जाते सीआरसी आधारित चेकसम मेकॅनिझम च्या मदतीने एरर शोधल्या जातात इथरकॅट प्रोटोकॉल द्वारे ट्री स्टार लाईन रिंग हायब्रीड तसेच डिफरंट नेटवर्क टोपोलॉजी सपोर्ट केले जातात पुढचा प्रोटोकॉल ईथरनेटआयपी EthernetIP हा प्रोटोकॉल स्टॅंडर्ड आयपी सूट प्रोटोकॉल प्लस ईथरनेट वर आधारित आहे ते IEEE 82 3 कंप्लेंट आहे ईथरनेट आयपी प्रोटोकॉल कॉमन इंडस्ट्रियल प्रोटोकॉल कॉमन इंडस्ट्रियल प्रोटोकॉल CIP फॉलो करतो कॉमन इंडस्ट्रियल प्रोटोकॉल आणि ईथरनेट आयपी CIP ओव्हर ईथरनेट प्रमाणे असतात सीआयपी इंडस्ट्रियल एप्लीकेशन साठी युनिफाईड कम्युनिकेशन आर्किटेक्चर प्रोव्हाइड करते तर सीआयपी मुळात कॉमन इंडस्ट्रियल प्रोटोकॉल आहे जो मीडिया इंडिपेंडंट कनेक्शन बेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि प्रामुख्याने ऑटोमेशन बेस एप्लीकेशन साठी टार्गेटेड आहे तर आता आपण समजू शकता की हा प्रोटोकॉल इंडस्ट्री ओरिएंटेड का आहे तर इथरनेट आयपी प्रोटोकॉल ओव्हरऑल डिफरंट इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट पूर्ण करीत आहे हा पर्टीक्युलर प्रोटोकॉल डिवाइस नेट प्रोटोकॉल आणि कंट्रोल नेट प्रोटोकॉल यांच्या लेअर वापरून कन्स्ट्रक्ट करण्यात आला आहे आपण त्याबद्दल डिटेल मध्ये नंतर पाहू सध्या तुमच्या माहितीसाठी डिवाइस किट आणि कंट्रोल नेट या ईथरनेटआयपी प्रोटोकॉल च्या डिफरंट लेअर कंट्रोल करतात ईथरनेटआयपी मध्ये एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट असे दोन प्रकारचे कम्युनिकेशन असतात एक्सप्लिसिट कम्युनिकेशन 2 डिव्हाइसेस मध्ये जनरिक मल्टीपर्पज ट्रान्समिशन प्रोव्हाइड करते या प्रकारात असिंक्रोनस मेसेज ट्रान्सफर असते एक्सप्लिसिट कम्युनिकेशन नॉन टाईम क्रिटिकल इन्फॉर्मेशन हँडल करते त्याविरुद्ध इम्प्लिसिट कम्युनिकेशन रियल टाइम इनपुट आउटपुट डेटा रिक्वायरमेंट हँडल करते इम्प्लिसिट कम्युनिकेशन प्रकारात कंटिन्यूअस सिंक्रोनस मेसेज ट्रान्सफर असते इम्प्लिसिट कम्युनिकेशन मास्टर आणि क्लायंट दरम्यान डिस्टिंक्ट तसेच स्पेशल पर्पज ट्रान्समिशन प्रोव्हाइड करते ईथरनेटआयपी प्रोटोकॉल स्टार नेटवर्क टोपोलॉजी वापरतो 1500 बाईट पर सेकंद पर्यंत डेटा रेट सपोर्ट केला जातो हा प्रोटोकॉल प्रामुख्याने पीसी रोबोट इनपुट आउटपुट डिवाइस PLC आणि त्यांच्यातील कनेक्टिविटी साठी वापरला जातो पुढे प्रोफेनेट प्रोटोकॉल येतो प्रोफिनेट हे इंडस्ट्रियल इथरनेटसाठी एक स्टॅंडर्ड आहे ते प्रोफिबस आणि प्रोफेनेट ऑर्गनायझेशन यांनी डेव्हलप केले आहे हा प्रोटोकॉल इथरनेट आयपी प्रोटोकॉल वर आधारित आहे ज्याची आपण आधी चर्चा केली आहे हे प्रोफेनेट कंट्रोलर डिव्हाइस आणि डिस्ट्रीब्युटेड डिव्हाइसेस दरम्यान कम्युनिकेशन चॅनेल डिफाइन करतात उदाहरणार्थ भिन्न सेन्सर आणि त्यांचे कंट्रोलर प्रोफेनेट प्रोटोकॉल कंट्रोलर आणि फील्ड डिव्हाइसेस दरम्यान कम्युनिकेशन साठी मदत करतात बेसिकली प्रोसेस कंट्रोल प्रोसेस मेजरमेंट आणि तशाच प्रकारच्या गोष्टी साठी हा प्रोटोकॉल वापरला जातो कम्युनिकेशन चॅनेल तीन प्रकारचे कम्युनिकेशन सपोर्ट करतात पहिले म्हणजे नॉन रियल टाइम कम्युनिकेशन जे नॉन टाईम क्रिटिकल प्रोसेस साठी वापरले जाते दुसरे म्हणजे रियल टाईम कम्युनिकेशन नावात म्हटल्याप्रमाणे हे टाईम सेन्सिटिव्ह प्रोसेस सपोर्ट करतो उदाहरणार्थ डिफरंट प्रोसिजर मध्ये सायकलिक डेटा ट्रान्सफर करणे ज्या ठिकाणी विशेषतः हाय स्पीड डेटा एक्सचेंज आवश्यक असतो कदाचित वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये भिन्न मशिनरी हाय स्पीड डेटा एक्सचेंज यंत्रणा वापरतात हाय स्पीड डेटा एक्सचेंज रिक्वायरमेंट त्या मशीनरीमध्ये असतात हाय स्पीड म्हणजे मशीन जसे की इतक्या वेगात रेटिंग ऑफ ऑपरेटिंग असते त्यामुळे रियल टाइम कम्युनिकेशन करावे लागते वास्तविक रियल टाइम कम्युनिकेशन साठी कम्युनिकेशन चॅनेल त्यास मदत करेल आमच्याकडे नॉन रीअल टाइम रिक्वायरमेंट रिअल टाइम रिक्वायरमेंट आहे आणि नंतर आयसोक्रोनस रिअल टाइम रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत आयसोक्रोनस रिक्वायरमेंट हे क्लॉक सिंक्रोनाइझ केलेल्या कम्युनिकेशन सीनारिओ साठी आणि मोशन कंट्रोल एप्लीकेशन साठी उपयुक्त आहेत तुमच्या लक्षात येईल आणि समजेल की मोशन कंट्रोल एप्लीकेशन साठी क्लॉक सिंक्रोनाइझेशन खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आयसोक्रोनस रिअल टाइम कम्युनिकेशन चॅनेल ही रिक्वायरमेंट महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे पुढे टाईम सेन्सिटिव्ह नेटवर्किंग आहे हा पर्टिक्युलर ईथरनेट बेस प्रोटोकॉल आहे तसेच ईथरनेट चे एक्सटेन्शन आहे हा प्रोटोकॉल IEEE2 1Q स्टॅंडर्ड वर बिल्ट केला आहे 1Q व्हर्चुअल लॅन स्टॅंडर्ड आहे तसेच 802 3 स्टॅंडर्ड ईथरनेट कडून वापरले जाते हा प्रोटोकॉल डिटर्मनिस्टिक कम्युनिकेशन सक्षम करण्यासाठी डेव्हलप केला आहे त्यामुळे कम्युनिकेशन डिटर्मनिस्टिक प्रेडिक्टिव्ह असेल तर यापूर्वी किती वेळ लागेल उत्कृष्ट कम्युनिकेशन आणि प्रोसेस कशा पद्धतीने प्रेडिक्ट केल्या जातात म्हणून प्रेडिक्टिव्ह कम्युनिकेशन सीनारिओ वापरली जाते हा टाईम अवेर प्रोटोकॉल आहे तसेच टाईम सेन्सिटिव्ह प्रेडिक्टिव्ह नेचर कम्युनिकेशन या पर्टिक्युलर प्रोटोकॉल द्वारे सपोर्ट केले जाते हा सेंट्रलीझ प्रोटोकॉल आहे जिटर मिनिमाईज करतो रियल टाईम शेड्युलिंग च्या मदतीने टाईम एप्लीकेशन सपोर्ट असतो हा प्रोटोकॉल सायकलिक डेटा ट्रान्सफर हाय प्रायोरिटी PM सेल पॅकेट प्रोव्हाइड करतो या प्रोटोकॉल द्वारे चेन स्टार रिंग हायब्रीड नेटवर्क टोपोलॉजी सपोर्ट केले जातात TSN प्रोटोकॉल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड नेटवर्क कॉन्वेर्गन्स ऑपरेशनल टेक्नॉलॉजी कॉन्वेर्गन्स सपोर्ट करतो त्यानंतर मग फिल्ड बस प्रोटोकॉल येतो जो मॉडबस आरटीयू आहे हा मॉडबस आरटीयू सिरीयल प्रोटोकॉल असून आरएस 232 आणि आरएस 484 स्टॅंडर्ड फॉलो करतो हा मॉडबस आरटीयू प्रोटोकॉल मास्टर स्लेव्ह दरम्यान सिरीयल कम्युनिकेशन आणि रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल फॉलो करतो हा मॉडबस आरटीयू प्रोटोकॉल इंस्ट्रूमेंट डिवाइस पासून कंट्रोल युनिट पर्यंत डेटा सिग्नल ट्रान्समिशन साठी वापरला जातो वर स्लाईड मध्ये बेसिकली मॉडबस आरटीयू प्रोटोकॉल डेटा फ्रेम चे ओव्हर ऑल स्ट्रक्चर दाखविले आहे PDU मध्ये फंक्शन कोड डेटा एरर चेकिंग मेकॅनिझम असते आपण आधी पाहिलेल्या मॉडबस TCP प्रोटोकॉल मध्ये हे एरर चेकिंग फिल्ड नसते याठिकाणी मॉडबस आरटीयू प्रोटोकॉल चे ADU एप्लीकेशन डेटा युनिट दाखविले आहे ADU ला PDU प्लस एडिशनल ऍड्रेस असतो बेसिकली मॉडबस आरटीयू प्रोटोकॉल मध्ये क्लायंट पर्टिक्युलर रिक्वेस्ट च्या द्वारे मॉडबस ट्रांजेक्शन इनिशियट्स करतो मेसेज रिक्वेस्टच्या फॉरमॅटमध्ये स्लेव्हचा ऍड्रेस रीड राइट रजिस्टर डेटा आणि एरर चेकची नोंद असते आपण लेक्चरचा शेवट करण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचे आहे आपण वेगवेगळ्या प्रोटोकॉल बद्दल माहिती घेतली आहे आता मी तुम्हाला इंडस्ट्रियल कॉन्टेक्सट कनेक्टिविटी चे होलिस्टिक पिक्चर दाखवितो मी तुम्हाला मॉडबस TCP फर्मवेअर कसे काम करते याबद्दल सांगतो आपल्याकडे डिफरंट प्रकारच्या रिक्वायरमेंट असतात आपल्याकडे PLC HMI आणि SCADA डिव्हाइसेस इंडस्ट्रियल कॉन्टेक्सट मध्ये वापरले जातात हे डिव्हाईसेस बेसिकली मॉडबस TCP मास्टर किंवा स्लेव्ह म्हणून ऍक्ट करतात हे डिव्हाईसेस ऑपरेट करत असताना डिफरंट इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात आणि ती इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर क्लाऊड द्वारे पाठवितात उदाहरणार्थ ईथरनेट त्यानंतर इन्फॉर्मेशन पुढे पाठविली जाते अशाप्रकारे डिवाइस मास्टर ते डिवाइस मास्टर 2 वे कम्युनिकेशन होते अशाप्रकारे मी मागे सांगितल्याप्रमाणे डिवाइस मास्टर आणि कम्युनिकेशन ईथरनेट TCPIP आणि मॉडबस TCP यांच्या साह्याने होते वर स्लाईड मध्ये डायग्राम दुसरीकडे थोडी नीट वाटत नाही कुरूप दिसते परंतु मला भीती आहे की मी या 3 लाईन्स डिलीट करू शकणार नाही परंतु हा भाग आम्ही सिरीयल कम्युनिकेशन वापरू शकतो आणि आमच्याकडे ही भिन्न डिव्हाइसेस आहेत जसे की एएससी II डिव्हाइस किंवा स्लेव्ह डिवाइसेस मोडबस स्लेव्ह डिवाइसेस आणि हे अगदी मोडबस सिरियल मास्टरसारखे असू शकते ते दोघे RS 232484 स्टॅंडर्ड वापरू शकते आणि ते टू वे सिरीयल कम्युनिकेशन आहे अशाप्रकारे डिफरंट कम्युनिकेशन शकतात टाईप वन म्हणजे हे कम्युनिकेशन एक्सटेंड करून प्रिंटर डिवाइस व्हिजन सिस्टम कनेक्ट करू शकतात इत्यादी एनीवे होलिस्टिकली आपल्याकडे सिंगल इंडस्ट्रियल सीनारिओ इंडस्ट्रियल कम्युनिकेशन सीनारिओ सिरीयल कम्युनिकेशन ईथरनेट कम्युनिकेशन आणि ईथरनेट TCPIP कनेक्शन आहेत अशाप्रकारे आपल्याकडे डिफरंट कम्युनिकेशन सपोर्ट करण्यासाठी डिफरंट लिंक आहे मी मागे म्हटल्याप्रमाणे तुम्ही अजून एक्सटेंड करून अधिक कॉम्प्रेहेन्सिव कम्युनिकेशन सपोर्ट मिळवू शकतात वर स्लाईड मध्ये आपण PLCS HMIS SCADA पार्ट पाहू शकतात तुम्हाला माहिती आहेच की हे डिव्हाईसेस बेसिकली मॉडबस TCP मास्टर किंवा स्लेव्ह म्हणून कम्युनिकेशन साठी ऍक्ट करतात वर स्लाईड मध्ये डिफरंट मास्टर किंवा डिफरंट स्लेव्ह म्हणून कम्युनिकेशन साठी पार्ट केले आहे आपल्याकडे डिफरंट प्रोटोकॉल आहेत तुम्हाला माहिती आहे जसे की मॉडबस TCP प्रोटोकॉल तसेच RS 232 484 चा वापर मास्टर आणि स्लेव्ह दरम्यान कम्युनिकेशन साठी होऊ शकतो तुम्ही अजून एक्सटेंड करून डिफरंट कम्युनिकेशन मेकॅनिझम पाहू शकतात उदाहरणार्थ ईथरनेट TCP IP इत्यादी होलिस्टिकली ते वर्क होईल यापुढे आपण कम्प्रेहैन्सिव ओव्हरव्ह्यू साठी रेफरन्स पाहू शकता आपण डिफरंट प्रोटोकॉल आणि त्यांच्याबद्दल डिटेल मध्ये इन डेप्थ चर्चा केली अशाप्रकारे आपण लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत